व्याख्यान 37 मध्ये आपले स्वागत आहे या व्याख्यानात मी डिझाईन ऑफ सिम्पल अलार्म सिस्टम यूझिंग टच सेन्सर दर्शवित आहे

आपण अशा परिस्थितीचा विचार करूया जेथे आपण दीर्घकाळ उन्हाळ्याच्या सुट्टीत घराबाहेर पडता सुरक्षितता तिथेच असते पण तरीही चोरी होऊ शकते कोणताही मार्ग जर आपल्याला माहित असेल की आपल्या घरात काही विशिष्ट पॉईंट आहेत ज्याद्वारे एखादी व्यक्ती आत जाऊ शकते दरवाजाला लॉक आहे आणि एखाद्याला तो लॉक तोडून आत प्रवेश करावा लागेल किंवा काही खिडक्या कडून कदाचित आपल्याला ती खिडकी ब्रेक करावी लागेल आपल्या घरात कोणताही असुरक्षित पॉईंट आपण या विशिष्ट डिव्हाइसचा वापर करण्याबद्दल विचार करू शकता जे टच सेन्सर शिवाय काही नाही आपण त्या ठिकाणी टच सेन्सर लावू शकता आणि जर कोणी तिथे स्पर्श केला तर अलार्म बंद होऊन जाईल त्यानुसार आपल्याकडे अशी सिस्टम आहे जिथे आपण या टच सेन्सर ला अँप्लिकेशनसह ठेवू शकता जिथे जेव्हा कोणी सेन्सरला स्पर्श करते तेव्हा आपल्या मोबाइलवर एसएमएस अलर्ट पाठविला जाईल आणि मग आपण एखादा अॅप बनवू शकता जेथे त्या विशिष्ट क्रमांकावरून एसएमएस प्राप्त झाल्यास अलार्म सिस्टम ऍक्टिव् होईल मी येथे या विशिष्ट गोष्टीबद्दल चर्चा करेन आपण नसताना आपल्या दाराला जेव्हा अनवॉन्टेड व्यक्ती स्पर्श करते तेव्हा एसएमएस अलर्ट पाठविला जाईल मागील उदाहरण मध्ये आम्ही आपल्या सिस्टम वर मोबाइलवरून एक एसएमएस पाठवत होतो जे बल्बला ऑन आणि ऑफ करीत होता पण इथे आपण काय करत आहोत येथे जर सिस्टमचे विश्लेषण झाले की चोरीचा प्रयत्न किंवा असे काहीतरी आहे तर सिस्टम काही विशिष्ट क्रमांकावर एसएमएस पाठवेल

आम्ही टच सेन्सर बद्दल बोलू सेन्सर इंटरफेस सरळ आहे शेवटी मी प्रात्यक्षिक दाखवीन मी म्हटल्या प्रमाणे हा प्रयोग होम ऑटोमेशन सिस्टमचा आणखी एक अप्लिकेशन दर्शवितो हे सेक्युरिटी साठी इंटिग्रेटेड केले जाऊ शकते म्हणूनच हे होम सेक्युरिटी शी संबंधित आहे जेथे ऑटोमेटेड अलार्म जनरेशन सिस्टम जेव्हा जेव्हा अनधिकृत प्रवेश घेते तेव्हा घराच्या मालकास वॉर्न करते जेव्हा जेव्हा एखादा अनधिकृत प्रवेश होतो तेव्हा ते एसएमएस पाठवते अनधिकृत प्रवेश कसा आढळला येथे अनधिकृत प्रवेश टच इंटरफेस सर्किट द्वारे डिटेक्ट केला गेला जो कार इन्ट्र्यूशन अलार्म सिस्टम प्रमाणेच आहे जिथे कोणीतरी आपल्या कार ला स्पर्श करते आणि अलार्म ऍक्टिव्हेट होईल डिटेक्टशन नंतर काय होते बर्याचदा अलार्म सिस्टम ऍक्टिव्हेट केला जाऊ शकतो आणि त्याचा मोबाइल फोनवर एसएमएस पाठवून मालकास चेतावणी दिली जाऊ शकते

हा आपण वापरत असलेला टच सेन्सर आहे येथे एक व्हीसीसी जीएनडी आहे आणि हे सिग्नल आउटपुट आहे हे टीटीपी 223 बी आहे आपण या भागास टच केल्यास किंवा खालून टच केल्यास देखील हे कार्य करते टच सेन्सर मॉड्यूलमध्ये हे टीटीपी 223 बी आहे जे 1 की टच पॅड डिटेक्टर आयसी आहे आणि कॅपेसिटिव्ह एलिमेंट व्हॅरिएशन डिटेक्ट करण्यासाठी योग्य आहे मॉड्यूलमध्ये 5 व्होल्टची पॉवर सप्लाय व एक ग्राउंड आहे आणि एक डिजिटल सिग्नल आउटपुट टचची प्रेझेन्स किंवा अबसेन्स दर्शवते

आर्डिनो बोर्ड वापरून केलेला प्रयोग आम्ही हा टच सेन्सर जीएसएम मॉड्यूल आणि मायक्रोकंट्रोलर ला जोडतो इन्ट्र्यूशन आहे की नाही हे शोधण्यासाठी माइक्रोकंट्रोलर सतत टच सेन्सर वर पोल करते आणि तसे असल्यास संबंधित व्यक्तीस एसएमएस द्वारे योग्य मेसेज पाठविला जातो तर अलार्म सिस्टम देखील ऍक्टिव्हेट होते आम्ही आधीपासून चर्चा केलेल्या स्पीकरचा वापर करून अलार्म सिस्टम सिम्युलेट केले आहे आणि आवाजासारखे सायरन येईल व एसएमएस देखील पाठविला जाईल

हे सर्किट आकृती आहे तर हे ग्राउंड आहे हे आरएक्स आहे हे टीएक्स आहे जे आर्डिनो पिन 10 आणि 11 शी जोडलेले आहेत आणि आम्ही सिग्नलला ए 0 पिन आणि हे व्हीसीसी व ग्राउंड कनेक्ट केले आहे हा टच सेन्सर आहे आणि आम्ही अलार्म सिस्टम देखील जोडला आहे अलार्म सिस्टम सिम्युलेट करण्यासाठी आम्ही स्पीकर वापरला आहे स्पीकर पिन डी 2 ला जोडलेला आहे आणि हे ग्राउंड ला जोडलेले आहे आता आर्डिनो युनो चा कोड आहे सॉफ्टवेयर सिरीयल कनेक्शन कसे बनवायचे हे आम्हाला आधीच माहित आहे आम्ही पिन नंबर 10 आणि 11 सह बनवत आहोत आणि अॅनालॉग पोर्ट आम्ही ए0 वापरत आहोत सुरुवातीला आपण त्याला 0 ला असाइन करीत आहोत त्या टच व्हॅल्यू सेटअप च्या फेज आम्ही जीएसएम शी या पर्टीक्युलर सिरीयल कॉम्युनिकेशन साठी मायसिरीयल बिगिन mySerial begin वापरतो आणि हे स्क्रीनशी सिरीयल कॉम्युनिकेशन साठी आहे मग डीले आहे आणि आम्ही पिनमोड 2 आउटपुटमध्ये बनवित आहोत आम्ही पिन क्रमांक 2 आउटपुट पोर्ट म्हणून बनवत आहोत आणि सेटअप फेज मध्ये पोर्ट 2 येथे हाय डिजिटल व्हॅल्यू लिहित आहोत आता आपल्याला लूप फेज मध्ये काय करायचे आहे आम्ही अॅनालॉग पिनवरुन व्हॅल्यू रीड करणार आहोत ज्या द्वारे ते सिग्नल टच सेन्सर ला जोडलेले असेल आणि त्यानंतर आम्ही ज्या टच व्हॅल्यूद्वारे मिळवत आहोत ते प्रिंट करीत आहोत आपणास ते सिरीयल मॉनिटर मध्ये दिसेल आता जर टच व्हॅल्यू काही व्हॅल्यूपेक्षा जास्त असेल तर ते 1000 असेल तर आम्ही मेसेज पाठवतो आणि पिन 2 करण्यासाठी डिजिटल LOW लिहितो आणि आम्ही 2000 मिलिसेकंद किंवा 2 सेकंदाचा डिले प्रदान करतो आणि आम्ही पिन 2 डिजिटल LOW लिहितो एसएमएस फंक्शन काय पाठवते आम्ही पुढील भागात पाहू मागील उदाहरणात आम्हाला काय प्राप्त झाले आम्हाला एसएमएस मिळाला मग आम्ही काही भाग कट केले आणि मग आम्ही आवश्यक काम केले आता येथे एका विशिष्ट क्रमांकावर एसएमएस पाठवावा लागेल त्या प्रकरणात आपल्याला आवश्यक असलेली ही विशिष्ट एटी कमांड वापरावी लागेल "एटी सीएमजीएफ 1" ATCMGF1 मग आम्ही 1 सेकंद डीले करतो आणि नंतर आम्ही आणखी एक एटी कमांड पाठवित आहोत जिथे आम्ही ज्या मोबाइल नंबर दिला जाईल त्यावर एसएमएस पाठविला जाईल आम्ही पुन्हा 100 मिलिसेकंद डीले देतो आणि एसएमएस पाठवितो आपल्या मोबाइलवर एसएमएस अलर्ट पाठविला जाईल जो आम्ही देत असलेल्या डीले सह असेल आपण मोजले तर एकूण 26 कॅरेक्टर आहेत आजच्या प्रयोगात आम्ही एका टच सेन्सर ला इंटरफेस करणार आहोत मी आधीच चर्चा केली आहे या टच सेन्सर च्या वैशिष्ट्याबद्दल जे मी आज इंटरफेस करेन मी या सेन्सरला कसे इंटरफेस करू ते पाहू

हा टच सेन्सर आहे इतर सेन्सर प्रमाणेच यास देखील 3 पिन आहे एक जीएनडी एक व्हीसीसी आणि एक आउटपुट सिग्नल आहे जे एनालॉग सिग्नल आहे आपण या टच सेन्सर या बाजूने टच केला तसेच केला तर टच सेन्सर दोन्ही बाजूंनी कार्य करते मी प्रथम या टच सेन्सर ला जोडत आहे मी व्हीसीसी ला जीएनडी ला जोडणार आहे आणि एक मी वापरणार असलेल्या अॅनालॉग पोर्टशी ए 0 आहे मी म्हटल्या प्रमाणे मी एक एलईडी देखील कनेक्ट केला आहे हे एनोड आहे आणि या पॉईंटपासून मी डिजिटल पिन 2 शी कनेक्ट केला हे फक्त मेसेज पाठविला गेला आहे की नाही हे तपासणी आहे जीएसएम मॉड्यूलसाठी हे जीएनडी आणि इतर 2 पिनशी जोडलेले आहे प्रथम टीएक्स आहे जो पिन नंबर 10 शी जोडला जाईल आणि आरएक्स पिन नंबर 11 शी जोडला जाईल आपल्याला त्या बल्बमध्ये ऑन ऑफद्वारे लक्षात येईल एसएमएस कंट्रोल आम्ही आमच्या मोबाइलवरून या जीएसएम वर एक एसएमएस पाठवत होतो आणि आम्हाला जे काही प्राप्त झाले ते हा मायक्रोकंट्रोलर कार्यरत असल्याच्या आधारे आहे परंतु आता अगदी उलट आहे जेव्हा मी यास टच करतो तेव्हा या जीएसएम कडून एक एसएमएस माझ्या मोबाइल नंबरवर येईल मी प्रथम फक्त कोड डम्प करेन आणि हाच मोबाइल आहे जिथे मी या टच सेन्सर ला स्पर्श केला तर मला एसएमएस प्राप्त होईल कोड डम्प आहे आता आपण पाहूया मी या सेन्सरला टच करेन ग्रीन लाइट याचा अर्थ असा आहे की जीएसएम मॉड्यूलद्वारे एसएमएस पाठविला गेला आहे माझ्या मोबाइलवर सिम करा आणि मला काय प्राप्त होते ते पाहू द्या मला एक एसएमएस आला आहे यात दाखवलेला हा जीएसएम मोबाइल नंबर मी सेव्ह केला आहे तर एलईडी ग्लो होत जाईल आणि मला एक एसएमएस मिळेल आपण पाहू शकता की मला दुसरा एसएमएस प्राप्त झाला आहे संपूर्ण प्रक्रिया अगदी सरळ आहे परंतु मुद्दा असा आहे की या टच सेन्सर द्वारे आपल्याला विविध प्रकारची अप्लिकेशन्स येऊ शकतात धन्यवाद